आपण काही उदाहरणे पाहिली आहेत एक किंवा दोन आपण आणखी पाहू या गोष्टीचे उदाहरण 1 9 हे आहे की 200 वॅटचा विद्युत दिवा 2 तासात किती ऊर्जा वापरतो तर उर्जेची अभिव्यक्ती r म्हणून दिली गेली की ती p t 3 आहे तर मुळात तो वॅटचा तास आहे ही शक्ती आहे आणि ही वेळ आहे 200 वॅट आणि ते 2 तास आहे तर 200 2 तर 400 वॅट तास परंतु त्या प्रति सेकंद जॉल वॅट कारण p dwdt w हे जूलमध्ये केलेले काम आहे तर ते प्रति सेकंद जूल आहे 1 तास आर 60 60 3600 सेकंद तर हे 200 2 आहे तर 400 1 तास हा तास आहे तर 1 तास 60 6 तर इतका जूल म्हणजे 720000 जूल 720 किलो जूलकारण जूल प्रति सेकंद वॅट तसेच हा वॅट तास वॅट सेकंद बनवून आम्ही हा एक वॅट सेकंद बनवत आहोत कारण एक तास 60 60 तर 3600 सेकंद या 200 400 ने गुणाकार केला तर वॅट सेकंद आणि जूल प्रति सेकंद वॅट तर जूल वॅट सेकंद तर याचा अर्थ असा की हे युनिट वास्तविक वॅट सेकंद जूल 720 किलो जूल आहे तर लहान उदाहरण आता हे सांगण्याचे आणखी एक उदाहरण येथे पहा आम्ही तरीही जेव्हा डीसी सर्किटसाठी सुरुवातीस स्वारस्य असतो तेव्हा येथे कार्य करतो परंतु जेव्हा आपण शिकतो त्यावेळेच्या वेळी सिंगल फेज एसी आणि 3 फेज एसी सर्किट्ससाठी जाऊ तेव्हा त्याची थोडी कल्पना थोडासा flavor इथे मिळेल तर उदाहरणार्थ १० आकृती १ १२ मध्ये दर्शविलेल्या व्होल्टेज स्त्रोतासाठीच्या उर्जेसाठी expression काढा हे आकृती १ १२ आहे t 0 ते t infinity अंतरासाठी उर्जा मोजा तर हे फिगर सर्किट घटक आहे आता हा व्होल्टेज स्रोत आहे आता करंट i 2 e to the power t दिले आहे हे करंट i 2 हे वेळ कार्य आहे i 2 e t एमपीयर आणि हे व्होल्टेज v 12 व्होल्ट आहे तर प्रश्न असा आहे की पहिली गोष्ट ही आहे की हा एक व्होल्टेज स्त्रोत आहे आणि current पॉझिटिव्ह टर्मिनल मध्ये प्रवेश करत आहे परंतु या प्रकरणात फक्त power expression गणना करेल की p v i म्हणून current प्रविष्ट करणाऱ्या सकारात्मक ध्रुवीयतेमुळे आम्ही p vi म्हणून पॉवर मोजू शकतो तर हे v 12 व्होल्ट आहे जे 12 व्होल्ट आहे आणि i 2 e t अँपिअर म्हणून ते 12 2 e t e t to the power 24 आहे e t आणि e पॉवर t या वेळेचे कार्य करेल नंतर आपण येथे एसी सर्किट टाईम फंक्शन पाहू परंतु फक्त एक फ्लेवर देण्यासाठी तर हस्तांतरित केलेल्या ऊर्जेची अभिव्यक्ती त्याद्वारे दिलेली वेळ t 0 ते t अनंत दरम्यान दिली जाते तर याचा अर्थ असा आहे की r ला ऊर्जा हस्तांतरण मर्यादा 0 ते infinity pdt म्हणतात तर p ही पॉवर आणि t वेळेच्या दृष्टीने सेकंद आहे तर मग सेकंद काय येईल ते नंतर जूल असेल ते 0 ते infinity 24 e tdt आहे या जूल मध्ये हे समाकलित करा तर ते असेल 24 e t0 ते अनंत ठेवले तर ही व्हॅल्यूज 24 जूल मिळेल तर हस्तांतरित उर्जेसाठी अभिव्यक्ती ही प्रत्यक्षात 24 जूल आहे मला वाटते की ही एक सोपी गोष्ट आहे जी हळूहळू आता प्रत्येक गोष्ट करण्यास सक्षम आहे सक्रिय आणि निष्क्रिय सर्किट घटक तर इलेक्ट्रिक सर्किट हे फक्त यापूर्वी आपण चर्चा केलेल्या घटकांचे इंटरकनेक्शन आहे तर सर्किट विश्लेषण म्हणजे घटकांद्वारे प्रवाह किंवा सर्किटच्या घटकांमधील व्होल्टेज निर्धारित करणे ही एक घटक किंवा त्या घटकांमधील व्होल्टेजद्वारे करंट शोधणे आवश्यक आहे मूलतः इलेक्ट्रिक सर्किटमध्ये 2 प्रकारचे घटक आढळतात एक सक्रिय घटक आहे दुसरा निष्क्रीय घटक आहे प्रत्यक्षात सक्रिय घटक ते आहेत जे निष्क्रीय नाहीत किंवा दुसर्या मार्गाने निष्क्रीय घटक आहेत ज्यांना आपण यासारखे काहीतरी सक्रिय करू शकत नाही याचा विचार करून त्यांच्याद्वारे किंवा त्यांच्याकडे ऊर्जा वितरित केली जाते उर्वरित सर्किटमधून वितरित केलेली एकूण उर्जा नेहमी नकारात्मक नसल्यास सर्किट घटक आर निष्क्रीय असल्याचे म्हटले जाते म्हणजे याचा अर्थ असा आहे की ते 0 किंवा सकारात्मक असू शकते तर सर्किट घटक निष्क्रीय असल्याचे म्हटले जाते जर उर्वरित सर्किटमधून त्यास वितरीत केलेली एकूण उर्जा नॉनएजेटिव्ह असेल तर याचा अर्थ उर्वरित याचा अर्थ समजा ऊर्जा कोणत्याही प्रारंभिक वेळेसाठी दिलेली t 0 t ते t p dt ही ऊर्जा आहे कारण p पॉवर आणि वेळ वॅट सेकंदात वास्तविक जूल आहे तर हे tt0 t तर p vi म्हणा t परंतु गणिताचे असे प्रतिनिधित्व करू शकते तर t 0 ते t ची मर्यादा v idt ही 0 च्या बरोबरीने जास्त असेल तर ती एक निष्क्रीय घटक आहेत अर्थात एक सक्रिय घटक आहे जो अगदी उलट म्हणजे निष्क्रीय नाही जर हे समीकरण 1 10 असेल तर ते समीकरण 10 होते हे सर्वसाधारणपणे सर्वकाळ धारण करत नाही एक सक्रिय घटक ऊर्जा निर्माण करण्यास सक्षम आहेनिष्क्रीय घटक सक्रिय घटक नसल्यास ते ऊर्जा उत्पन्न करते परंतु निष्क्रिय घटक तयार करू शकत नाही निष्क्रिय घटक सामान्य प्रतिरोधकांमधील प्रतिरोधक असतात इंडक्टर आणि कॅपेसिटर हे प्रत्यक्षात निष्क्रिय घटक असतात आणि सक्रिय घटकांचे उदाहरण म्हणजे ते जनरेटर बॅटरी आणि ऑपरेशनल एम्प्लीफायर्स आहेत या काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत निष्क्रिय घटक म्हणजे प्रतिरोधक इंडक्टर्स किंवा कॅपेसिटर आणि सक्रिय घटकांची उदाहरणे म्हणजे जनरेटर बॅटरी आणि ऑपरेशनल एंप्लीफायर तर या विभागात आम्ही त्या महत्त्वपूर्ण आर सक्रिय घटकाला ओळखल्या जाणार्या काही r शी परिचित होऊ आश्रित स्त्रोत देखील तेथे असतील परंतु नंतर अगदी सोपे असतील independent आणि dependent अशा दोन्ही स्त्रोतांचा विचार केला जाईल स्वतंत्र आणि अवलंबून स्त्रोत असे 2 प्रकारचे स्त्रोत आहेत डिव्हाइसमध्ये परिचयात असलेल्या सर्व गोष्टींचा विचार केला जाईल केवळ नंतर मला खात्री आहे की दोघेही स्वतंत्र विचारात घेणार नाहीत तर स्वतंत्र व्होल्टेज स्त्रोत मूलतः दोन टर्मिनल घटक असतात उदाहरणार्थ हे व्होल्टेज स्त्रोत असे म्हणतात दोन टर्मिनल घटक आणि प्रतीक मी नंतर तेथे येईन हे टर्मिनल r दरम्यान असलेल्या या दोन टर्मिनल दरम्यान निर्दिष्ट व्होल्टेज ठेवते हे व्होल्टेज या 2 टर्मिनल दरम्यान निर्दिष्ट केले आहे व्होल्टेज या व्होल्टेज पासून पूर्णपणे स्वतंत्र आहे वर्तमान पेक्षा पूर्णपणे स्वतंत्र आहे किंवा सर्किटच्या इतर काही भागांच्या व्होल्टेजपेक्षा ते स्वतंत्र आहे तर जनरेटर आणि बॅटरी सारख्या भौतिक स्त्रोतांना आदर्श व्होल्टेज स्त्रोतांसाठी विनियोग मानले जाऊ शकते म्हणूनच एकतर जनरेटर आणि बॅटरीला आर व्होल्टेज स्त्रोत म्हणून मानले जाऊ शकते ज्याप्रमाणे आपण विचार करू आता येथे चिन्हाकडे एक नजर आहे एक वर्तुळ आहे आणि ते आहे हे डीसी द्वारे दर्शविले जाऊ शकते तसेच एसी दोन्ही प्रतीकांपैकी एक डीसी करू शकतात मी तेथे नाही आहे मी म्हणालो वेळ बदलत जाईल वेळ बदलू म्हणा तर एकतर हा आर डीसी स्त्रोत किंवा वेळ वेगवेगळा म्हणून ओळखला जाऊ शकतो आणि हे एक मूल्य बनवते जे त्यास r करते जर मोठ्या आरला मोठा बनविते तर एक मोठी सतत ओळ आणि लहान एक असते तर हे वास्तविक v किंवा dc स्त्रोत आहे परंतु हे सतत किंवा वेळ वेगवेगळ्या व्होल्टेजसाठी वापरले जाऊ शकते हे दोन्ही साठी हे प्रतीक असू शकते जर हे चिन्ह पूर्णपणे बरोबर वापरले असेल किंवा ते शुद्ध dc असेल तर हे देखील हे एका शुद्ध डीसीसाठी वापरले जाऊ शकते तरीही 2 स्वतंत्र व्होल्टेज स्त्रोतां साठी प्रतीक आहेत तर त्याप्रमाणे असू शकते म्हणूनच मी जे काही बोललो ते dc व्होल्टेज स्त्रोताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरले जाऊ शकते परंतु या गोष्टीचे चिन्ह देखील असू शकते तर व्होल्टेज स्त्रोतांसाठी बदलणार्या एका वेळेसाठी वापरा परंतु dc तसेच वेळ दोन्ही बदलता येऊ शकेल म्हणून एक स्वतंत्र वर्तमान स्त्रोत जेव्हा तो स्वतंत्र वर्तमान स्त्रोत पुन्हा दोन टर्मिनल घटक असतो तो दोन टर्मिनल घटक असतो जो निर्दिष्ट वर्तमान आर प्रदान करतो ज्यास स्त्रोतावरील व्होल्टेज पासून पूर्णपणे स्वतंत्र म्हणतात तर या सद्य स्त्रोतासाठी जे काही आहे ते स्त्रोतावरील व्होल्टेज पासून पूर्णपणे स्वतंत्र आहे तर हे संपूर्णपणे विद्यमान स्त्रोताचे प्रतीक आहे आणि हे वर्तमान स्त्रोत जर हे चिन्ह दोन्ही dc आणि ac साठी खरे असेल तर चिन्ह दोन आहे किंवा दोन्ही ac हे आपण नंतर पाहू तर स्वतंत्र स्त्रोत सहसा बाह्य सर्किटला वीज वितरीत करण्यासाठी असतात म्हणूनच हे चिन्ह म्हणजेच एक आकृती मी सांगितल्याप्रमाणे डीसी आणि एसी दोन्हीसाठी खरे आहे तर उदाहरणार्थ i 2 अँपिअर जर हे i 2 अँपिअर असेल तर येथे i 2 अँपिअर असेल तर ते एक शुद्ध dc स्त्रोत आहे आणि जर i 2 sin 100 pi pi t म्हटले तर ते एक एसी वर्तमान स्त्रोत आहे परंतु हे चिन्ह डीसी तसेच एसी दोन्हीसाठी समान आहे जेव्हा आपण अधिक खोलवर जाऊ तेव्हा आम्ही या सर्व गोष्टी तपशीलवार सांगू तर आता अवलंबून स्त्रोत हे सहसा हे आश्रित स्त्रोत सामान्यतः डायमंड आकाराचे असतात उदाहरणार्थ हे असे आहे हे विद्यमान स्त्रोत आहे एक बाण फक्त वरच्या बाजूस दर्शविला गेला आहे आणि हा r अवलंबून व्होल्टेज स्त्रोत आहे याचा अर्थ व्होल्टेज स्त्रोताचा अर्थ असा आहे की हे जे काही आहे ते सर्किटच्या काही शाखेतल्या काही भागात चालू असलेल्या कार्याचे असू शकते किंवा सर्किटच्या काही घटकांमधे काही व्होल्टेजचे कार्य असू शकते त्याचप्रमाणे हा विद्युतप्रवाह सर्किटमधील काही इतर शाखांचे कार्य असू शकतो किंवा r सर्किट ओलांडून काही व्होल्टेजचे कार्य असू शकते हे अवलंबून आहेत हे आदर्श नाहीत हे सतत नाहीत हे अवलंबून स्त्रोत आहेत तर प्रतीक हे डायमंड आकार आहे आणि हे चिन्ह यासारखे आहे की हे अवलंबून स्त्रोत आहेत हे अवलंबून व्होल्टेज स्त्रोत आहेत आणि हे current स्रोत आहे इथे बर्याच गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत पण मी जे काही सांगत आहे ते सारखेच आहे तर आणि एक अवलंबून किंवा नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत स्वतंत्र स्त्रोत सारखेच आहे याशिवाय सोर्स टर्मिनलवरील व्होल्टेज हे इतर r चे कार्य आहे ज्यास सर्किटमध्ये इतर व्होल्टेज किंवा वर्तमान म्हणतात हे वास्तविक आर अवलंबून व्होल्टेज स्त्रोत v 0 दिले आहे 2 v x सामान्य आहे a v x आणि कदाचित 1 2 3 4 कधीही आणि 1 पेक्षा कमी देखील असू शकते तर हे काही 2 व्ही एक्स साठी घेतले गेले आहे हे आहे व्ही एक्स प्रत्यक्षात सर्किटमधील काही इतर शाखांमधील व्होल्टेज आहे परंतु फक्त प्रतिकात्मकपणे असे दर्शविले गेले आहे की व्ही 0 बरोबर 2 vx आहे एक vx बदलेल तर v 0 बदलेल म्हणून याला वास्तविकपणे व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत म्हणतात कारण ही v 0 सर्किटमधील इतर घटकांमध्ये या व्होल्टेजचे कार्य आहे x म्हणा म्हणूनच vx असे लिहिले आहे तर हे प्रत्यक्षात ते विद्युतदाब नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत आहेत कारण v 0 हे v x चे कार्य आहे आणि हे v x हे सर्किट x व्होल्टेज काही इतर घटक आहेत ज्यामुळे टप्प्यावर कल्पना करा त्याचप्रमाणे हे देखील व्होल्टेज आहे v 0 हे घेतले जाते 3 i x कधीकधी आम्ही म्हणतो की हा एक फायदा मापदंड 3 आहे ते 3 आहे ते 4 5 2 1 2 असेल तर काही फरक पडत नाही फक्त आम्ही घेतलेल्या स्पष्टीकरणाच्या उद्देशाने v 0 3 i x जर ix अन्य शाखांद्वारे विद्युत् असेल तर काही शाखा x a आणि i x हे v 0 मध्ये बदलत आहे याचा अर्थ असा आहे की याला प्रत्यक्ष विद्युत् नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत म्हणतात कारण हे व्होल्टेज स्रोत v0 हे वर्तमानचे कार्य आहे म्हणूनच त्याला विद्युत् नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत CCVS म्हणतात थोडक्यात ते व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्रोत VCVS आहे तर हा वास्तविक स्त्रोत आहे जो r v r v 0 2 v x किंवा v 0 3 i x यास अवलंबित स्त्रोत असे म्हणतात जे v 0 आहे जर ते व्होल्टेजचे कार्य असू शकते किंवा current चे देखील असू शकते जेव्हा हे व्होल्टेजचे कार्य करते तेव्हा त्यास व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत असे म्हटले जाते जेव्हा current विद्युतप्रवाह चालू कार्य करते तेव्हा त्याला विद्युत् नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत म्हटले जाते कारण v 0 currentचे कार्य आहे त्याचप्रमाणे याचा अर्थ असा आहे की मी जे काही बोललो ते येथे सर्व काही लिहिले आहे म्हणून मी जे काही बोललो ते येथे सर्व काही लिहिले आहे त्याची आकृती 1 6 आहे तर मी येथे सर्व काही लिहिले आहे किंवा वाचत नाही आहे किंवा सांगत नाही आहे आणि फक्त एक गोष्ट अशी आहे की येथे या प्रकरणात जेव्हा जेव्हा तो r currentवर अवलंबून असतो तेव्हा हे 3 पॅरामीटर ला gain parameter घटक म्हणतात तर आता पुढील r हे व्होल्टेज स्त्रोत आहे आता अवलंबून असलेल्या स्रोतामधून वाहणारा प्रवाह उदाहरणार्थ सर्किटमधील current किंवा व्होल्टेज द्वारे निश्चित केला जातो उदाहरणार्थ वर्तमान नियंत्रित स्त्रोत म्हणा तर हा एक विद्यमान वर्तमान स्त्रोत आहे i 0 2 i x म्हणा 2 हे 2 आहे हे 2 मी घेतले आहे ते 3 4 1 पेक्षा कमी असू शकते जे काही आहे फरक पडत नाही परंतु स्पष्टीकरण देण्याचे पुढील हेतू आहे की ते 2 i x आहे तर हा प्रत्यक्ष current controlled current source स्रोत्र आहे कारण हे i 0 current विद्यमान i x चे कार्य आहे i x शाखेत चालू असलेल्या काही घटक r चा विद्युत् प्रवाह असू शकतो i x काही शाखा x a प्रवाहित करते तर हे प्रत्यक्षात i 0 2 i x याचा अर्थ असा की हे विद्यमान नियंत्रित चालू स्त्रोत आहे जेव्हा हे या कार्य करते तेव्हा ते चालू i x चे कार्य करते म्हणूनच ते सध्याचे नियंत्रित चालू स्त्रोत CCCS आहे ज्याला आपण कॉल करतो त्याचप्रमाणे जेव्हा i 0 हे 3 v x आहे तेव्हा हा विद्युतदाब नियंत्रित current स्त्रोत आहे कारण हे i 0 व्होल्टेज v x चे कार्य आहे तर हे आणि हे vx बहुदा शाखेत व्होल्टेज असेल म्हणजेच x म्हणा तर मी 0 बरोबर 3r याला काय म्हणतात ते 3 i घेतले आहे 3 हे 1 2 3 4 असू शकते परंतु काही फरक पडत नाही याला gain parameter देखील म्हणतात तर i0 3 v h आहे आणि r व्होल्टेज नियंत्रित चालू स्त्रोत आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा जेव्हा आपण हे दर्शवितो ते म्हणजे current स्त्रोतासाठी असेच दर्शविले जाते जेव्हा जेव्हा हा बाण वरच्या बाजूस असतो तेव्हा करंट हे टर्मिनल सोडत आहे हा बाण r आहे ज्याला बाणाने वरच्या बाजूस म्हणजे करंट वरच्या दिशेने सोडत आहे म्हणजे करंट वरच्या दिशेने वाहत आहे याचा अर्थ असा आहे की हे असे असल्यास फक्त धरून रहा तर हा तोच r आहे ज्याला करंट असेच वाहते असे म्हणतात हेच r आहे ज्याला या गोष्टीची दिशा दिशेने वरच्या बाजूला आणते तर करंट अशा प्रकारे वाहतो तर r वरच्या दिशेने दर्शविली गेली आहे जर ती खालच्या दिशेने असेल तर स्वाभाविकच ती उलट्या दिशेने असेल तर इतर मार्गाने होईल याचा अर्थ असा आहे की r वरच्या दिशेने आहे तर हे r आहे ज्यास current स्रोत फक्त धरून आहे म्हणूनच हे सध्याचे प्रवाह स्त्रोत आहे ज्याला आपण पाहिले आहे की ज्याला डिपेंडेंट व्होल्टेज स्त्रोत आणि r अवलंबित करंट सोर्स म्हणतात दोघेही एकतर व्होल्टेज किंवा करंटवर अवलंबून आहेत म्हणून जे काही मी म्हणालो ते आपल्या या सर्किट मध्ये आहे सर्व काही येथे स्पष्ट केले आहे याचा अर्थ नियंत्रित व्होल्टेज स्रोत आणि नियंत्रित वर्तमान स्त्रोत आर ट्रान्झिस्टर सारख्या वास्तविक जगाच्या अनेक प्रकारच्या उपकरणांसाठी सर्किट मॉडेल्स तयार करण्यात उपयुक्त आहेत आर ट्रान्झिस्टर नंतर आर ट्रान्सफॉर्मर नंतर इलेक्ट्रिकल मशीन्स आणि इलेक्ट्रॉनिक वर्धक तर ही गोष्ट अशी आहे की असे 4 स्त्रोत दर्शविले आहेत म्हणून व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत ज्याला आम्ही VCVSम्हणतो सध्याचे नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत आम्ही आधीच CCVS दर्शविला आहे नंतर विद्यमान नियंत्रित वर्तमान स्त्रोत CCCS आणि व्होल्टेज नियंत्रित वर्तमान स्रोत VCCS ही चार गोष्टी आहेत पुढील उदाहरण घ्या तर हे सर्किट दाखवले आहे हे निश्चित करा उदाहरणार्थ 11 तर प्रत्येक आकृतीद्वारे हे शोषून घेणारी किंवा पुरविली जाणारी शक्ती निश्चित करा उदाहरणार्थ सध्याचे I 6 अँपिअर हे 6 अँपिअर असल्याचे पहा आता व्होल्टेज येथे v 20 व्होल्ट p 1 p 2 दिले गेले आहे हे आणखी एक घटक p2 आहे हे p 3 आहे आणि हे p 4 आहे हा आणखी एक अवलंबून विद्यमान स्रोत आहे तर यामध्ये शक्ती शोषली जाणारी किंवा वीज पुरवठा केलेली शोधणे आवश्यक आहे पुरविलेली शक्ती शक्ती शोषली जाणे आवश्यक आहे काहीतरी पहायला मिळत नाही तर कुठेतरी गणनेत काहीतरी चूक झाली आहे हे प्रत्यक्षात काही घटक आहे म्हणून ध्रुवपणा चिन्हांकित केला गेला आहे येथे देखील व्होल्टेज स्त्रोत ध्रुवीयता चिन्हांकित केले गेले आहे येथे देखील ध्रुवीयता चिन्हांकित केले गेले आहे आणि हे विद्युत् प्रवाह वरच्या बाजूस दर्शविले गेले आहे आणि हे वर्तमान स्त्रोत 1 6I दर्शवित आहे याचा अर्थ असा की येथे I 6 अँपिअर असल्यास I 6 अँपिअर दिसत आहोत जर आपण I 6 ठेवले तर ते वास्तविक 1 अँपिअर असेल आता आधीची आमची मागील चर्चा जेव्हा आपण पाहिली आहे की जेव्हा हे r चालू करते तेव्हा व्होल्टेज स्त्रोत चालू असतो ज्यामुळे r पॉझिटिव्ह ध्रुवपणा किंवा पॉझिटिव्ह टर्मिनल सोडला जातो याचा अर्थ वीज पुरविली जाते आणि चिन्ह नकारात्मक असेल या स्त्रोतामधून हा I 1 प्रवाह चालू आहे हे खरंच त्या r ला सोडत आहे म्हणजे हे सकारात्मक टर्मिनल सोडत आहेयाचा अर्थ असा की वीज पुरेशी नकारात्मकतेने दिली गेली म्हणून p 1 हे r 20 6 असेल तर 120 वॅटचा वीज पुरवठा होईल तर याचा अर्थ असा की p1 20 6 म्हणजे 120 वॅट ही पुरविली जाणारी शक्ती आहे म्हणून जेव्हा जेव्हा वर्तमान टर्मिनल सोडत असेल तेव्हा ते असावे I आधी सांगितले याचा अर्थ असा की विद्युत पुरवठा आणि या ध्रुवीयतेनुसार सध्याचे I 6 एम्पीयर या सर्किटमध्ये या घटकामध्ये प्रवेश केल्याने ही सर्किट शक्ती शोषून घेईल कारण सध्याच्या टर्मिनलवर विद्यमान प्रवेश म्हणजे शोषलेली शक्ती 12 6 p 2 12 व्होल्ट I 6 अँपिअर असावी तर हे r 12 6 असेल म्हणजे r हे 72 वॅटचे असेल येथे हे दिसेल की त्या आर पी 2 72 मध्ये शक्ती शोषून घेणारी शक्ती जी पी 2 72 वॅट आहे या सर्किटवर पुन्हा या टर्मिनलमध्ये 7 अँपिअर करंट एंटर करत आहे तर तो एक सकारात्मक आहे याचा अर्थ असा की चालू केल्याने पॉझिटिव्ह टर्मिनल ते ऊर्जा शोषून घेईल आणि 8 व्होल्टेज दिले जाईल 8 7 तर p 3 56 वॅटची शक्ती शोषली जाईल तर ते येथे p3 8 7 56 वॅट बनलेले आहे तर ही शक्ती शोषली जाते आता इथे हा करंट स्त्रोत आहे आता प्रश्न असा आहे की हा करंट चा स्त्रोत आहे आणि फक्त येथेच बनवित आहे तर I 6 अँपिअर याचा अर्थ असा की हे 1 r 1 बाय 6 6 येथे लिहा जे r 1 हे 1 अँपिअर आहे आता हा प्रश्न आहे की ते म्हणतात या कॉलने डिलिव्हरी किंवा शक्ती शोषली आहे आता हे टर्मिनल पहा हे आहे म्हणजेचफक्त हे फक्त वायर आहे तर याचा अर्थ असा आहे की मी येथे हे चिन्हांकित करू शकते हे आहे आणि हे आहेकारण हे आहे तेथे काहीही नाहीहे आहे आणि हा करंट ऊर्ध्वगामी आहे म्हणजे विद्युत् प्रवाह म्हणजे r असे म्हणतात ज्याला या विद्युतप्रवाह चालू आहे अशा प्रकारे वाहते याचा अर्थ असा कीवर्तमानात हे टर्मिनल सोडल्यास टर्मिनल तसेच सोडणे म्हणजे जेव्हा वीज टर्मिनल सोडते तेव्हा ही वीज दिली जाते तर म्हणजे हे चिन्ह नकारात्मक असेल परंतु येथे विद्यमान आहे येथे एक अॅम्पीयर करंट आहे येथे आर आहे ज्याला 1 अँपिअर म्हणतातआता व्होल्टेज काय आहे जर या आर वर आला तर या आर च्या भोवती व्होल्टेज पहा 8 1 6 I सांगितले कारण करंट टर्मिनल सोडत आहे तर ते r 1 I 6 अँपीअर आहे तर येथे 8 वॅटने पुरविली जाणारी वीज येत आहे याचा अर्थ असा की येथे फक्त थांबा तर हा व्होल्टेज प्रत्यक्षात समजा हा आहे म्हणजे असा आहे हा a बिंदू आहे हा b आहे तर काहीही नाही हा बिंदू देखील a आणि आहे हा b आहे तर व्होल्टेज प्रत्यक्षात जर आपण असे बनवले तर v a b म्हणा 8 व्होल्ट तर इथेही त्याच व्होल्टेज मध्ये 8 व्होल्ट आहे परंतु करंट I r 6 एम्पीयर येथे I 6 अँपीअर दिसेल जेव्हा मी 6 अँपिअर बनवितो तर मुळात हे 16 6 असेल जे r 1 एम्पीअर आहे आणि मी सांगितले की दिशा वरच्या या बाजूने आहे तर त्यातून करंट वाहतो आणि हे आहे म्हणजे हे आहे हे आहे म्हणूनच ते करंट टर्मिनल सोडत आहे कारण हे आहे हे आहे हे टर्मिनल सोडते जर तसे असेल तर म्हणजेच ती शक्ती आहे तर r काय आहे या स्त्रोताद्वारे पुरविलेली शक्ती ही वास्तविकपणे r असेल ही गोष्ट असेल r 8 1 तर ते r 8 वॅट आहे